या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे

शेवटच्या मॉड्यूलमध्ये आपण ऑपरेशन अॅम्प्लिफायरचे ऍप्लिकेशन पाहिले आणि आम्ही फिल्टरचे प्रकार देखील पाहिले आहेत वापरलेल्या घटकाच्या प्रकारावर अवलंबून ते निष्क्रिय किंवा सक्रिय फिल्टर असू शकते मग आपण वारंवारतेवर आधारित फिल्टर देखील पाहिले आहेत जर ते कमी वारंवारता पार होऊ देत असेल आणि उच्च वारंवारता नाकारत असेल तर ते कमी पास फिल्टर आहे जर ते उच्च वारंवारता पार करण्यास अनुमती देते आणि कमी वारंवारता पार करण्यास नाकारते तर ते उच्च पास फिल्टर आहे उच्च पास फिल्टर म्हणजे काय हे उच्च वारंवारतेवर सिग्नलचा एक विशिष्ट संच पार करण्यास अनुमती देईल आणि ते कमी वारंवारता असलेल्या सिग्नलला नाकारेल आज आपण उच्च पास फिल्टर कसे डिझाइन करावे याबद्दल चर्चा करू आजचे व्याख्यान 3 भागांमध्ये विभागले गेले आहे एक फिल्टरबद्दल आहे आणि दोन रेक्टिफायर्सबद्दल आहे

उच्च पास फिल्टर कमी पास फिल्टरच्या अगदी विरुद्ध आहे आकृती 1 उच्च पास फिल्टरचा आदर्श वारंवारता प्रतिसाद दर्शविते उच्च पास फिल्टर कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या वरच्या सर्व फ्रिक्वेन्सी पार करतो आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या खाली असलेल्या सर्व फ्रिक्वेन्सी ब्लॉकविरोध करतो

तरआपण लो पॅसिव्ह फिल्टर पाहिला आहे आणि जर तुम्हाला आठवत असेल की कमी निष्क्रिय फिल्टरमध्ये रेझिस्टर आणि कॅपेसिटर होता तर जर मी लो पास फिल्टर काढला तर त्यात एक रेझिस्टर आणि एक कॅपेसिटर आहे आणि आम्ही कॅपेसिटरच्या ग्राउंडवर आउटपुट मोजत आहोत उच्च पास फिल्टरमध्ये काय होते उच्च पास फिल्टर देखील निष्क्रिय फिल्टर आहे येथे कॅपेसिटर रेझिस्टरची जागा घेतो आणि लो पास सर्किटमध्ये रेझिस्टर कॅपेसिटरची जागा घेतो फक्त एकमेकांची स्थिती बदला आणि तुम्ही लो पास फिल्टरमधून उच्च पास फिल्टर मिळवू शकता आकृती 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे एका कॅपेसिटरसह एकाच रेझिस्टरला सिरीज़मध्ये एकत्र जोडून एक साधा निष्क्रिय उच्च पास फिल्टर सहजपणे तयार केला जाऊ शकतो या प्रकारच्या फिल्टर व्यवस्थेमध्ये इनपुट सिग्नल Vin दोन्ही प्रतिरोधकांच्या आणि कॅपेसिटरचे सिरीज़ संयोजनावर एकत्र लागू केला जातो कॅपेसिटर रेझिस्टरसह सिरीज़मध्ये आहे आणि आउटपुट सिग्नल रेझिस्टरशी ओलांडून घेतला जातो तर या प्रकारच्या फिल्टरला फर्स्ट ऑर्डर हाय पास फिल्टर असेही म्हणतात तुम्हाला आठवत असेल जेव्हा आम्ही एक R आणि एक C वापरतो तेव्हा आम्ही त्याला फर्स्ट ऑर्डर हाय पास किंवा फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर असेही म्हणतो हा फर्स्ट ऑर्डर हाय पास फिल्टर आहे किंवा त्याला वन पोल फिल्टर देखील म्हणतात त्यात फक्त एक प्रतिक्रियात्मक घटक आहे ते म्हणजे सर्किटमधील कॅपेसिटर सक्रिय उच्च पास फिल्टरचे काय जेव्हा आपण सक्रिय उच्च पास फिल्टरबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला सक्रिय घटक वापरावा लागतो आणि सक्रिय घटक हा आपला Op Amp असतो येथे आपण नॉन इनव्हर्टिंग युनिटी अॅम्प्लिफायर किंवा बफर किंवा व्होल्टेज फॉलोअर सर्किट वापरत आहोत जेव्हा आपण निष्क्रिय उच्च पास फिल्टरला नॉन इनव्हर्टिंग युनिटी अॅम्प्लिफायरशी जोडतो तेव्हा आपल्याला सक्रिय उच्च पास फिल्टर मिळतो युनिटी गेन अॅम्प्लीफायरऐवजी आम्ही इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर देखील वापरू शकतो सक्रिय उच्च पास फिल्टरचे मूलभूत इलेक्ट्रिकल ऑपरेशन आम्ही समतुल्य RC निष्क्रिय उच्च पास फिल्टरमध्ये पाहिले त्याप्रमाणेच आहे त्याशिवाय सर्किटमध्ये ऑपरेशनल अॅम्प्लीफायर किंवा op amp आहे या फिल्टरमध्ये प्रवर्धन प्रदान करण्यासाठी आणि गेन वर नियंत्रण मिळवण्यासाठी फिल्टरची डिझाइन समाविष्ट केले आहे

येथे पुन्हा लक्षात ठेवा की तुमचा फॉर्म्युला कट ऑफ फ्रिक्वेंसी साठी तोच आहे म्हणजे fc 12πRC तर जेव्हा आम्ही या C आणि R ला नॉन इनव्हर्टिंग युनिटसह सिरीज़मध्ये जोडतो तेव्हा तुम्हाला दिसेल की आम्ही नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायरला इनपुट लागू करत आहोत तर युनिटी गेन व्होल्टेज फॉलोअर होईल त्यामुळे गेन 1आहे AV 1असेल म्हणून तुमचे सक्रिय उच्च पास फिल्टर परिभाषित करणे खूप सोपे आहे आता जेव्हा तुम्ही पहाल की हे ग्राउंड केलेले आहे तेव्हा असे समजू नका की ते ग्राउंड केलेले नाही ते ग्राउंड केलेले नाही हे आम्ही दाखवले नाही तर ते बरोबर नाही कारण तुम्ही व्होल्टेज घेत असताना तुम्ही व्होल्टेज लावत आहात आणि तुम्ही नेहमी जमिनीच्या संदर्भात व्होल्टेज मोजत आहात आता पॅसिव्ह आरसी फिल्टरसह अॅम्प्लीफिकेशनसाठी नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर वापरतो ते पाहू तर हे प्रवर्धनासह माझे सक्रिय उच्च पास फिल्टर बनते प्रवर्धन कसे कारण आता माझ्याकडे प्रवर्धनासाठी R1 आणि R2 आहे गेन बदलण्यासाठी तुम्ही R1 किंवा R2च्या मदतीने गेन बदलू शकता किंवा प्रत्यक्षात R1 आणि R2 च्या संयोजनात गेन बदलू शकतो आता AF हा फिल्टरचा पास बँड गेन आहे आणि त्याचा सुत्र 1R2R1 आहे कारण हे नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर आहे त्यामुळे त्याचा गेन 1R2R1 होईल हे आम्हाला माहीत आहे दुसरे हे AF जे आपल्याला माहित आहे आता आपण या f बद्दल बोलत आहोत जी हर्ट्झमधील इनपुट सिग्नलची वारंवारता आहे मग हा घटक fc हर्ट्झमधील तुमची कटऑफ फ्रीक्वेंसी आहे या विशिष्ट सर्किटमध्ये आपण काय पाहू शकतो या विशिष्ट सर्किटमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तुम्ही लागू करत असलेले पीक टू पीक व्होल्टेज Vin इनपुट सिग्नल आणि Voutचा विचार केला तर व्होल्टेज वाढवले गेले आहे जेव्हा आउटपुट व्होल्टेजचा विचार केला जातो तेव्हा तेथे पीक टू पीक व्होल्टेज जास्त असते

तुमच्याकडे 1R2R1 चे प्रवर्धन आहे त्यामुळे हे केवळ सिग्नल वाढवणार नाही जर ते उच्च पास मार्ग म्हणून कार्य करत असेल परंतु ते प्रवर्धनासोबत एक उच्च पास फिल्टर आहे जर तुम्ही युनिटी गेन अॅम्प्लीफायर वापरत असाल तर ते अॅम्प्लीफिकेशनशिवाय हाय पास फिल्टर आहे

तर आता तुम्ही पुढील स्लाइडवर गेलात तर आम्ही मागील मॉड्यूलमध्ये आधीच चर्चा केली आहे की जेव्हा तुम्ही लो पास फिल्टरबद्दल बोलता तेव्हा हे VoutVin AF पेक्षा मोठे असेल आम्ही पाहिले आहे की हे समान असेल आणि यापेक्षा कमी असेल आता आपण एक उदाहरण घेऊ R1 R2 10 kilo ohm मी वारंवारता बदलत राहिल्यास म्हणा 100 हर्ट्झ पर्यंत 200 किंवा 500 हर्ट्झपर्यंत माझ्याकडे भिन्न व्होल्टेज गेन आहे जे VoVin आहे त्यासाठी जर मी ते डेसिबलच्या संदर्भात वाढवण्यासाठी बदलले तर मी फ्रिक्वेन्सी विरुद्ध डेसिबल किंवा फ्रिक्वेन्सी विरुद्ध गेन प्लॉट करू शकतो येथे तुम्ही पहाल की ते यापुढे वारंवारतेला अनुमती देते पास बँड येथे आहे आणि ते या विशिष्ट श्रेणीच्या खाली असलेल्या वारंवारतेला परवानगी देत नाही 3 डीबी का ते शोधा तर आमच्याकडे इथे स्टॉप बँड आणि पास बँड आहे हा तुमचा सक्रिय उच्च पास फिल्टर आहे आमच्याकडे वारंवारता आहे आमच्याकडे गेन आहे आपण हे डिझाइन करू शकतो का या पीएसस्पाईस मॉडेलचा वापर करून त्यांनी सहाय्यकने हा विशिष्ट कथानक तयार केला आहे कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्झ आणि 10 नॅनो फॅराडच्या कॅपेसिटरसह तुम्हाला काय मिळेल तुमचा पास बँड काय असेल आणि स्टॉप बँड काय असेल तर तुम्ही पहात आहात की हे बायस व्होल्टेज आहे 1R2R3 हा गेन आहे कॅपेसिटर फिल्टर बनते म्हणून जेव्हा तुम्ही येथे सिग्नल लागू करता तेव्हा तुम्ही आउटपुटमध्ये व्होल्टेज मोजू शकता आणि तुम्हाला असे कळेल की तुम्हाला याप्रमाणे शिखर मिळते आणि तुम्हाला स्टॉप बँड काय आहे आणि पास बँड काय आहे हे शोधावे लागेल म्हणून जर तुमच्याकडे विशिष्ट सॉफ्टवेअर वापरण्याची तरतूद असेल तर तुम्ही PSpice वापरून समान सिम्युलेशन करू शकता

चला तर मग बघूया की मला खरंच प्रयोग करायचा आहे का आणि मी कोणता प्रयोग करेन मी हे निष्क्रिय उच्च पास फिल्टर कनेक्ट करीन आणि इनपुट सिग्नलवर भिन्न सिग्नल लागू करीन जेव्हा मी इनपुट बदलेन मी 5V पीक टू पीकने प्रारंभ करेन आणि मी आउटपुटचे निरीक्षण करीन तसेच मी वारंवारता कमी करेन तुम्ही पहा मी वारंवारता कमी करत राहीन तर येथे या सर्किटमध्ये R आणि C दिले आहेत मी 2 1 मायक्रो फॅराडचे 2 1µF कॅपेसिटर वापरत आहे आणि 10 किलो ओमचे 10kΩ रेझिस्टर वापरत आहे मी इनपुट म्हणून 5V लागू करत आहे आणि वारंवारता म्हणून 5 किलो हर्ट्झ लागू करत आहे या विशिष्ट सिग्नलसाठी मला Vout म्हणजे काय हे निरीक्षण करावे लागेल मग आता मी काय करू एकदा मी Vout चे निरीक्षण केल्यावर मी 5 किलोहर्ट्झ वरून 50 हर्ट्झ पर्यंत वारंवारता कमी करण्यास सुरवात करेन आम्ही तरीही वारंवारता कमी करत राहू आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सी कमी झाल्यावर आपल्याला हे आउटपुट व्होल्टेज दिसेल जे सतत बदलत राहते आणि आपण आउटपुटवर कोणत्या प्रकारचे सिग्नल किंवा कोणत्या प्रकारचे सिग्नलचे आकार पाहू शकतो ते समजेल तर आम्ही हा प्रयोग म्हणून करू आता एक गोष्ट शिकलो ती म्हणजे हा 5V पीक टू पीक 5 किलो हर्ट्झवर तयार करण्यासाठी आपण फंक्शन जनरेटर वापरत आहोत

आउटपुटवर Vout व्होल्टेज मोजण्यासाठी आम्ही ऑसिलोस्कोप वापरतो तुमच्या डिजिटल मल्टीमीटरने हे व्होल्टेज मोजू शकतो हे डिजिटल ऑसिलोस्कोप आहे किंवा त्याला डीएसओ देखील म्हणतात आपण 5 किलो हर्ट्झ वरून 50 हर्ट्झ पर्यंत वारंवारता बदलत राहू आणि ऑसिलोस्कोपमध्ये आउटपुट व्होल्टेज Vo दिसेल चला तर मग हा प्रयोग पाहूया

हा तुमचा रेझिस्टर आणि कॅपेसिटर आहे आणि या RC चा वापर करून तुम्ही तुमचा उच्च पासिव्ह फिल्टर बनवू शकता कारण कॅपेसिटर इनपुटवर आहे आणि रेझिस्टर कॅपेसिटरचे अनुसरण करत असल्याने हा एक उच्च निष्क्रिय फिल्टर आहे तर तुम्ही कॅपेसिटरच्या इनपुटवर आणि रेझिस्टरच्या ग्राउंडवर सिग्नल लागू करू शकता तर एक इनपुट आहे आणि दुसरा ग्राउंड आहे हे टर्मिनल आणि रेझिस्टरचे हे टर्मिनल हे सिरीज़मध्ये आहेत एक उच्च पासिव्ह फिल्टर तेथे आहे ज्यावर आम्ही काम करत आहोत तर त्याच्याकडे हा ब्रेडबोर्ड आहे आता नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला हा सिग्नल जनरेट करावा लागेल आणि आपल्याला op amp वर बायस व्होल्टेज देखील लागू करावा लागेल नंतर आता हे एक निष्क्रिय फिल्टर आहे निष्क्रिय फिल्टरसाठी आम्हाला व्होल्टेज लागू करण्याची आवश्यकता नाही निष्क्रिय फिल्टरसाठी आम्हाला बायस व्होल्टेज लागू करणे आवश्यक आहे कारण तेथे कोणताही सक्रिय घटक नाही म्हणून आम्ही थेट कॅपेसिटरला सिग्नल लागू करू शकतो आणि आम्ही ऑसिलोस्कोप वापरून रेझिस्टरच्या आउटपुटचे निरीक्षण करू तर तो आत्ता फंक्शन जनरेटरला कॅपेसिटरच्या इनपुटशी जोडत आहे

तर आपण काय पाहू शकता त्याने 5 किलोहर्ट्झ वारंवारता लागू केली आहे आणि एंप्लिट्युड 5 V पीक टू पीक आहे तर तुम्ही पाहू शकता की एक ग्राउंड आहे आणि इनपुट कॅपेसिटरला दिले आहे आता आपल्याला आऊटपुट ऑसिलोस्कोपशी जोडावे लागेल हा प्रोब आहे जो आपण ऑसिलोस्कोपला जोडतो आमच्याकडे एक लांब प्रोब आहे लांबीच्या बाबतीत लांब किंवा लहान लहान एक जमिनीवर जोडलेले आहे एक लांब सिग्नलला जोडलेले आहे तेच आपण करतो आत्ता आपण ब्रेडबोर्डवर पाहिल्यास आपण काय पाहू शकता जो प्रोब लांब आहे तो सिग्नलशी जोडलेला आहे आणि जो प्रोब लहान आहे तो जमिनीशी जोडलेला आहे तर तुम्हाला बरेच प्रोब दिसत असतील नेहमी एक लांब प्रोब इनपुटला जोडलेले असते आणि लहान प्रोबल जमिनीशी जोडलेले असते आता जर आपण ऑसिलोस्कोपवर लक्ष केंद्रित केले तर आपण जे पाहतो ते म्हणजे आपण 5 V पीक टू पीक लागू केले आहे

आणि आउटपुटवर आपण पाहू शकतो की आउटपुट व्होल्टेज 5V पीक टू पीकआहे आता ते 5 28V आहे तर पिवळा आणि निळा हे इनपुट आणि आउटपुट आहेत आणि तुम्ही पाहू शकता की आउटपुट इनपुटचे अनुसरण करत आहे वारंवारता 5 किलो हर्ट्झ आहे पीक टू पीक व्होल्टेज 5 28V आहे आता जसे आपण स्क्रीनवर पाहिले आहे की आपण 5 किलोहर्ट्झ वरून 50 हर्ट्झवर बदलणार आहोत तर तो 500Hz च्या दृष्टीने वारंवारता हळूहळू बदलणार आहे तुम्ही 1 किलोहर्ट्झच्या दृष्टीने बदलू शकता तर आता 4 किलो हर्ट्ज 5 - 1 4 किलो हर्ट्झ आहे आता आपण 4 किलो हर्ट्ज लावत आहोत एंप्लिट्युड समान आहे आपण ऑसिलोस्कोप पाहू आणि आम्ही पाहू की ते अजूनही अनुसरण करत आहे म्हणून कोणतीही समस्या नाही फिल्टर चांगले काम करत आहे हे निष्क्रिय फिल्टर आणि हे उच्च पास फिल्टर आहे तर कमी वारंवारता पार होऊ नये आता 4 kilohertz वरून आम्ही 3 kilohertz ला पाठवत आहोत तुम्ही पहात आहात की वारंवारता 3 kilohertz आहे तरीही ते चांगले काम करत आहे तर 2 किलो हर्ट्ज नंतर 1 किलो हर्ट्ज नंतर 400 हर्ट्झमध्ये बदल करू ठीक आहे आम्ही गणना केलेली fc काय आहे 100 हर्ट्झ की 150 हर्ट्झ तर कट ऑफ फ्रीक्वेंसी जी आम्ही मोजली आहे ती सुमारे 150 ते 160 हर्ट्झ आहे तर तोपर्यंत तुम्ही हे पाहण्यास सक्षम असाल की इनपुट आणि आउटपुट चांगले काम करत आहेत वारंवारता चांगली चालली आहे तुम्ही पाहाल की 300 हर्ट्ज पास होऊ देत आहे त्यानंतर आम्ही ते 200 हर्ट्झपर्यंत कमी करू शकतो तरीही ते पास होऊ देत आहे आता तुम्ही पीक टू पीक व्होल्टेज बघा पीक टू पीक व्होल्टेज कमी झाले आहे तुम्हाला पीक टू पीक व्होल्टेज 14 08 V दिसेल जेथे इनपुट सिग्नल 5V आहे आता पीक टू पीक व्होल्टेज कमी होण्यास सुरुवात होते जर मी 159 हर्ट्झसाठी गेलो तर ते कमी होत आहे कारण आता हे आमच्या कट ऑफ फ्रिक्वेंसीपेक्षा थोडे कमी आहे तर तुम्ही पीक टू पीक व्होल्टेजचे निरीक्षण करा आउटपुटवर जे निळ्या रंगात आहे त्याचे मूल्य 3 68V आहे तुमचे इनपुट 5 12V आहे आणि तुमची वारंवारता 159 2 हर्ट्झ आहे तर आउटपुट व्होल्टेज 5√2 असेल आणि अशा प्रकारे तुम्ही आउटपुट व्होल्टेजची गणना करू शकता कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या खाली इनपुटच्या संदर्भात ते कसे बदलेल त्यामुळे जर मी अजूनही ते कमी करत राहिलो तर तुम्ही अजूनही बदल पाहू शकता तर मी ते कमी करत आहे आणि 50Hz जवळ आणत आहे आणि मी पाहतो की माझे आउटपुट व्होल्टेज 1 84V पर्यंत आले आहेत आणि मी वारंवारता पास करू शकत नाही व्होल्टेज कमी झाले आहे ते तुम्ही पहा हे फिल्टर निष्क्रिय घटक वापरत आहे म्हणून हे निष्क्रिय घटक वापरून उच्च पास फिल्टर आहे जेव्हा आपण कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या खाली येतो तेव्हा आउटपुट व्होल्टेज कमी होते हे आम्ही पाहिले

तर आता सक्रिय उच्च पास फिल्टरची रचना कशी करायची ते पाहू आपण शेवटच्या मॉड्यूलमध्ये जिथे सोडले होते तिथुन पुढे जाऊ आणि ते निष्क्रिय घटक वापरून उच्च पास फिल्टर होते आणि इनपुट सिग्नलच्या संदर्भात आउटपुट सिग्नल कसे बदलत होते ते आपण पाहिले आहे आणि आम्ही पाहू शकतो की 159 हर्ट्झच्या कट ऑफ फ्रिक्वेंसीसाठी त्याच्या खाली असलेल्या वारंवारता पार होऊ शकत नाही आणि तेव्हा सक्रिय उच्च पास फिल्टर कार्यात येतो त्यामुळे आता मी सक्रिय उच्च पास फिल्टर वापरल्यास याचा अर्थ मी आता ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरत आहे या विशिष्ट प्रकरणात जर मला सक्रिय उच्च पास फिल्टरचा अभ्यास करायचा असेल तर मला आकृती 8 मध्ये दाखवल्याप्रमाणे माझे सर्किट कनेक्ट करावे लागेल R1 10 किलो ओम 10kΩ R2 10 किलो ओम 10kΩ म्हणजे गेन 1 आणि C 0 1 मायक्रो फॅराड0 कट ऑफ फ्रीक्वेंसी आपल्या सर्वांना माहित आहे कट ऑफ फ्रीक्वेंसी 12πRC आहे तर आताही कट ऑफ फ्रिक्वेंसी 159 15 हर्ट्ज किंवा 160 हर्ट्झ आहे आता इथे आपण काय करणार सर्व काही समान आहे पहा फक्त आता आपण येथे सक्रिय घटक वापरत आहोत आम्ही पुन्हा 5 V पीक टू पीक साइन वेव्ह 50 हर्ट्झ थेट V1वर लागू करू आणि हळूहळू 20 हर्ट्झच्या चरणांवर वारंवारता वाढवू आता आपण कमी वारंवारता लागू करू आणि उच्च वारंवारता प्राप्त होईपर्यंत आपण वाढतच राहू निष्क्रिय फिल्टरमध्ये आम्ही जे पाहिले आहे आम्ही उच्च वारंवारतेने सुरुवात केली आणि आम्ही 160 हर्ट्झच्या खाली असलेल्या वारंवारतेपर्यंत कमी केले येथे आपण उलट करत आहोत आपण 50 हर्ट्झपासून सुरुवात करतो आपण ती 20 हर्ट्झ किंवा 50 किंवा 100 हर्ट्झच्या चरणांमध्ये वाढवू हे आपण प्रयोगमध्ये पाहणार आहोत आम्हाला Vo येथे आउटपुटचे निरीक्षण करावे लागेल आणि त्याचे पीक टू पीक व्हॅल्यू लक्षात घ्यावे लागेल कट ऑफ फ्रिक्वेंसी A√2 आहे आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या खाली एंप्लिट्युड दाबला जातो हे आपण पाहू शकतो जेव्हा आपण कट ऑफ फ्रिक्वेन्सी fc पास करतो तेव्हा आउटपुटवरील व्होल्टेज कसा बदलतो ते आपण पाहू आणि फिल्टरचा गेन वाढवण्यासाठी R2 100 किलो ओहमने 100kΩ बदला तर आत्ता पहा R2आणि R1 दोन्ही 10 किलो ohm 10kΩ वर ठेवले आहेत जर मला गेन वाढवायचा असेल तर मी R2ला 100 किलो ओममध्ये बदलतो तर माझा गेन 10 अधिक 1 किंवा 11 होईल जर ते इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर असेल तर गेन 10 होईल बरोबर इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर माझा गेन 10 होईल आता माझा गेन 1 आहे कारण R2आणि R1 दोन्ही 10 किलो ओम 10kΩआहेत R1 R2 10 किलो ओम त्यामुळे माझा गेन 1 आहे तर आपण हा प्रयोग करू या आणि या सर्किटच्या आउटपुटवर आपल्याला कोणते सिग्नल दिसतात ते पाहू तर आपण ब्रेडबोर्डवर पाहू आता आपण पाहू शकतो की तो सीताराम आपल्याला उच्च पास सक्रिय फिल्टरचे सर्किट दाखवत आहे

आणि इथे आपण कॅपेसिटर आणि रेझिस्टर पाहू शकतो आपण आधी स्क्रीनवर पाहिलेल्या सर्किटसारखेच आहे येथे आपण ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरत आहोत तर जेव्हा आपल्याला ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरायचे असते तेव्हा सर्वप्रथम बायसिंग व्होल्टेज लावावे लागते हे बायसिंग व्होल्टेज डीसी पॉवर सप्लायद्वारे D Power Supply दिले जाते तर तुम्ही पाहू शकता की तो ऑपरेशनल अॅम्प्लिफायरला डीसी पॉवर सप्लाय जोडत आहे याचा अर्थ तो op amp वर बायस व्होल्टेज लावत आहे आता त्याने बायस व्होल्टेज लागू केल्यानंतर त्याला सक्रिय उच्च पास फिल्टरच्या कॅपेसिटरला इनपुट सिग्नल लागू करावा लागेल म्हणून तो सक्रिय उच्च पास फिल्टरच्या कॅपेसिटरवर इनपुट व्होल्टेज लागू करत आहे हे कॅपेसिटर इन्व्हर्टिंग टर्मिनलशी जोडलेल्या प्रतिरोधकांशी जोडलेले आहे तर आता आम्ही ठरवलेला इनपुट सिग्नल 5V आणि 50 हर्ट्झ लागू करायचा आहे आणि त्याला ऑपरेशनल अॅम्प्लिफायरचे आउटपुट देखील ऑसिलोस्कोपला जोडावे लागेल कारण आम्ही ऑसिलोस्कोपवरील आउटपुटमधील बदल पाहत आहोत तर जर तुम्हाला ५० हर्ट्झवर इनपुट सिग्नल दिसला असेल तर तुम्हाला दिसेल की पिवळा हा तुमचा इनपुट आहे आणि निळा हा तुमचे आउटपुट आहे तुम्हाला दिसेल की 5V च्या इनपुटसाठी आउटपुट 1 68V 50 हर्ट्झ आहे आता जर मी वारंवारता 50 हर्ट्झवरून 70 हर्ट्झपर्यंत वाढवली तरीही माझे आउटपुट 2 16V आहे जे 5 V च्या बरोबरीचे नाही आणि मी अजूनही वारंवारता पास करू शकत नाही आता मी टप्प्याटप्प्याने वारंवारता वाढवत आहे तर आता आपण 90 हर्ट्झवर जातो आणि मला दिसत आहे की ते अद्याप पास होऊ देत नाही 100 वर जा आणि तरीही मी त्यांची वारंवारता पाहू शकत नाही तुम्हाला असे समजले पाहिजे तुम्ही इनपुट आणि आऊटपुटची वारंवारता सारखीच पाहू शकता असे नाही तुम्हाला पीक टू पीक व्होल्टेज पहावे लागेल पीक टू पीक व्होल्टेज पहा तर येथे तुम्ही पीक टू पीक व्होल्टेज 2 88V पाहू शकता आणि इनपुट सिग्नल 5 12V आहे त्यामुळे तुम्हाला त्या दृष्टिकोनातून समजले पाहिजे आता आपण 100 हर्ट्झ पर्यंत वाढवत आहोत आपण 120हर्ट्झ पर्यंत वाढवू या तरीही आपण पाहू शकत नाही

परंतु तुम्ही पाहता आता 150Hz किंवा 153 60Hz च्या वारंवारतेसाठी आउटपुट व्होल्टेज 3 20V आहे अजूनही परवानगी देत नाही आमची कट ऑफ फ्रीक्वेंसी 159 15 हर्ट्झ होती तर 160 हर्ट्ज ठेवूया तरीही परवानगी देत नाही थोडेसे पाहू या आता ते 5√ 2 आहे तरीही आपल्याकडे आउटपुट व्होल्टेज 3 76V होते तर आपण तरीही वारंवारता वाढवू आता पहा आपल्याकडे 4 72V आहे आता आपण पाहतो की ते आपल्या इनपुट सिग्नल 5V च्या अगदी जवळ आहे उच्च वारंवारतेपर्यंत वारंवारता वाढवत राहू या ते तुमच्या इनपुट सिग्नलचे तंतोतंत पालन करते ते इनपुट सिग्नलच्या पीक टू पीक व्होल्टेजचे पालन करते आपण पाहू शकता की ते इनपुट वारंवारता 1 5 किलो हर्ट्झचे 1 5KHz आहे आणि तुम्ही 2 किलो हर्ट्झ किंवा 2 5 किलो हर्ट्झ 2 5KHz पर्यंत वाढवू शकता आणि तुम्हाला दिसेल की वारंवारता वाढवण्यामुळे आउटपुट सिग्नलला इनपुट सिग्नलचे पालन करण्यास देखील अनुमती मिळेल आणि अशा प्रकारे हे सक्रिय उच्च पास फिल्टर चांगले काम करत आहे तर आम्ही जे पाहतो ते म्हणजे जर आम्हाला निष्क्रिय उच्च पास फिल्टर डिझाइन करायचे असेल किंवा आम्हाला सक्रिय उच्च पास फिल्टर डिझाइन करायचे असेल तर कल्पना अगदी सोपी आहे म्हणजे निष्क्रिय उच्च पास फिल्टरमध्ये तुमचे सूत्र 12πRC आहे सक्रिय उच्च पास फिल्टरसाठी तुमचे सूत्र अद्याप 12πRC आहे परंतु येथे तुम्हाला गेन बदलण्याचा एक फायदा आहे कारण ते सक्रिय उच्च पास फिल्टर आहे तुम्ही प्रतिरोधक R2 आणि R1 चे मूल्य बदलून गेन बदलू शकता तर निष्क्रिय फिल्टरच्या बाबतीत तुम्ही गेन बदलू शकत नाही आणखी एक गोष्ट जी तुम्हाला इथे समजून घ्यावी लागेल ती म्हणजे इनपुट सिग्नल कसा लागू करायचा हे समजून घेणे खूप सोपे आहे आउटपुट सिग्नल कसे तपासायचे आणि आमच्याद्वारे डिझाइन केलेल्या कोणत्या कट ऑफ फ्रिक्वेंसीवर सिग्नल पास होऊ दिला जाणार नाही उच्च पास फिल्टरसाठी कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या खाली असलेली वारंवारता पार होऊ दिली जाणार नाही कमी पास फिल्टरसाठी कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या वरील वारंवारता पार होऊ दिली जाणार नाही तर आता प्रयोगांच्या या विशिष्ट संचासह मला आशा आहे की तुम्ही कमी पास आणि हाय पास आरसी फिल्टर्स जे पॅसिव्ह फिल्टर्स आहेत आणि कमी पास आणि हाय पास सक्रिय फिल्टर्स op amp सारख्या सक्रिय घटकांसह कसे डिझाइन करू शकता हे समजून घेण्यास सक्षम आहात त्याबद्दल जाणून घ्या सिद्धांत वर्गातून त्याबद्दल पुन्हा एकदा वाचा प्रयोग समजून घ्या मॉड्यूलचा हा विशिष्ट संच वाचा किंवा तो पुन्हा पहा मॉड्युल वाचण्याव्यतिरिक्त ते पुन्हा पुन्हा पहा मग तुम्हाला समजेल आम्ही कोणत्या गोष्टी करत आहोत जर तुम्हाला प्रयोग शाळेत प्रवेश असेल तर कृपया जाऊन हा प्रयोग करा तुम्ही मार्गदर्शकासह प्रयोग करू शकता तुम्ही तुमच्या मित्रांसोबत प्रयोग करू शकता आणि तुम्ही सक्रिय उच्च पास फिल्टर आणि लो पास फिल्टर कसे डिझाइन करू शकता ते पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्ही निष्क्रिय उच्च पास फिल्टर आणि कमी पास फिल्टर कसे डिझाइन करू हे करा तर या विशिष्ट प्रयोगाने मला आशा आहे की फिल्टरच्या वापरासाठी ऑपरेशनल अॅम्प्लिफायर कसे लागू करायचे हे समजले असेल आणि मी तुम्हाला पुढील वर्गात फिल्टरच्या पुढील सेटसह भेटेन जे बँड पास फिल्टर आणि बँड रिजेक्ट फिल्टर आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन